आता आपल्याला कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर आणि ट्रान्झिस्टर आउटपुट कंडक्टन्स मुळे येणारी मर्यादा देखील समजली आहे आता या धड्यात आपण कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर आणि सामान्यपणे ऍम्प्लिफायर च्या काही व्यावहारिक बाबी पाहू मुद्दा असा आहे की ट्रान्झिस्टर किंवा सर्वसाधारणपणे कोणत्याही सक्रिय डिव्हाइस सेमीकंडक्टर डिव्हाइस च्या पॅरामीटर्समध्ये बरेच बदल होतात म्हणजेच तुम्हाला बर्याच ट्रान्झिस्टरमध्ये जाणीव झाली असेल कि साधारणपणे आपण समान करंट फॅक्टर आणि समान थ्रेशोल्ड व्होल्टेज मिळवू इच्छित असतो प्रत्यक्षात ते एकमेकांपेक्षा भिन्न ठरतात आणि दोन मॅन्युफॅक्चरिंग बॅच मध्ये देखील फरक असतो आणि बऱ्याच सेमीकंडक्टर वैशिष्ट्यांप्रमाणेच या गोष्टी देखील तापमानावर अवलंबून असतात आता या ऍम्प्लिफायर परफॉर्मन्स वर त्याचा काहीतरी परिणाम होईल तो काय आहे ते आपण पहिल्यांदा पाहू आणि शक्य तितक्या या गोष्टी फिक्स रहातील अशा प्रकारची टेक्निक वापरण्याचा प्रयत्न करू समजा ट्रान्झिस्टर ऑपरेटिंग पॉईंटवर कार्यरत आहे इथे हे VGSआहे हे VDSआहे आणि हा विशिष्ट असा एक IDआहे आता आपल्याला माहित आहे की हे स्मॉल सिग्नल पॅरामीटर gm म्हणजे nCox गुणिले WL गुणिले असे आहे मी पुन्हा 1VDSया टर्मकडे दुर्लक्ष करीत आहे आणि आऊटपुट कंडक्टन्स gds हे VDSअसे आहे तर हे स्मॉल सिग्नल इक्विवेलेंट सर्किटचे मापदंड आहेत स्मॉल सिग्नल सर्किटमध्ये आपल्याकडे gmVGS असेल तर हे इन्क्रिमेंटल VGS आहे आणि आपल्याकडे कंडक्टन्स gds आहे आता आपण कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर मध्ये ऑपरेटिंग पॉईंट कशाप्रकारे सेट केला तर मुळतः आपल्याला एक विशिष्ट gmपाहिजे होता आणि त्यातून आपल्याला VGS मिळाला आणि आपण VGS ची इच्छित व्हॅल्यू मिळवण्यासाठी या मार्गाने ऑपरेटिंग पॉईंट मिळवला आहे म्हणून जर तुम्हाला आठवत असेल तर आपले सर्किट असे होते मी इथे संपूर्ण सर्किट काढत नाही परंतु फक्त तोच भाग ड्रॉ करतो जो VGSला जोडतो आहे आणि आपल्या या विशिष्ट उदाहरणात आपल्याकडे 23 व्होल्टचा सप्लाय आणि रजिस्टर्स चा योग्य रेशो होता जेणेकरून ऑपरेटिंग पॉईंटVGS 3 व्होल्ट इतका होता आताVGS हा 3 व्होल्ट आहे तर आता ऑपरेटिंग पॉईंट सेट अप करण्याच्या या प्रकारामुळे काय होते ते पाहू तर gm म्हणजे nCox गुणिले WL गुणिले आहे आणि नेहमीप्रमाणे मी थ्रेशोल्ड व्होल्टेज 1 व्होल्ट आणि nCox गुणिले WL हे 100 मायक्रो एम्पीयर पर व्होल्ट स्क्वेअर आहे असे गृहीत धरतो आता आपल्या सर्किटमध्ये हे 3 व्होल्टवर फीक्स केले गेले आहे स्पष्टपणे सांगायचे झाल्यास हे कॅल्क्युलेट केले तर हे 200 मायक्रो सीमेंस होईल जे आम्हाला हवे होते आता हे ट्रान्झिस्टर चे थ्रेशोल्ड व्होल्टेज बऱ्याच प्रमाणात बदलू शकते तर समजा हे 0 8 व्होल्ट ते 1 2 व्होल्ट पर्यंत बदलते त्यापेक्षा ही भिन्न असू शकतात म्हणून जर VT 0 व्होल्ट असेल आणि असे म्हणू की करंट फॅक्टर अजिबात बदलत नाही तर काय होते हे VGS VTम्हणजे 3 0 8 असेल जे 2 2 व्होल्ट आहे तर हा gm 20 मायक्रो सीमेंस बनू शकेल तर मी आशा करतो की मी येथे काय करीत आहे हे अगदी स्पष्ट आहे या सर्किटमध्ये VGS फिक्स आहे आणि आपल्याला वाटले की VT आपल्या ट्रान्झिस्टर साठी 1 व्होल्ट आहे परंतु जेव्हा तुम्ही बरेच ट्रांजिस्टर खरेदी करता तेव्हा कोणास ठाऊक ते 0 8 व्होल्ट किंवा त्याहूनही लहान असू शकतात तर VT हा 0 8 व्होल्ट असतांना तुम्ही जर हाच फॉर्मुला वापरला तर तुम्हाला 220 मायक्रो सीमेन्स मिळतील आणि त्याचप्रमाणे जर VT 1 2 व्होल्ट असेल तर VGS VTहे आवश्यकतेपेक्षा लहान असेल ते 1 8 व्होल्ट असेल आणि gm180 मायक्रो सीमेंस असेल तर तुम्ही पाहु शकता की 200 ऐवजी आपल्याला 220 किंवा 180 किंवा या दोघांमधली काही व्हॅल्यू मिळेल तसेच आपण nCoxमधील फरक देखील विचारात घेतलेला नाही म्हणजे जर nCoxहे 10 पर्सेंट पेक्षा जास्त बदलले असेल जर ते 10 पर्सेंट नी जास्त असल्यास gmदेखील 10 पर्सेंट नी जास्त असेल आणि त्याचप्रमाणे जर ही व्हॅल्यू 10 पर्सेंट नी कमी असेल तर gmदेखील 10 पर्सेंट नी कमी असेल मूळतः gm हे nCoxWL च्या प्रमाणात आहे आणि nCox मधील कोणतेही बदल मी म्हटल्याप्रमाणे n हा सेमीकंडक्टर ची गतिशीलता आहे आणि तापमानासोबत ते थोडेसे बदलते तर येथे काही गोष्टी आहेत एक म्हणजे VTची वैल्यू नक्की माहित नाही कंटाळवाणा असला तरी एक संभाव्य मार्ग म्हणजे जेव्हा तुम्ही ट्रान्झिस्टर खरेदी करता तेव्हा VT मोजा आणि त्या नंतर तुम्ही एम्पलीफायर डिझाइन करा तसेच ते सुद्धा तुमच्या समस्येचे निराकरण करत नाही कारण जास्त तापमान असलेल्या गोष्टी बदलतात तर आपण असे म्हणू की तुम्ही ते सामान्य तापमान असताना मोजा आपण हे विशिष्ट प्रकरण घेऊया VT फक्त 0 8 व्होल्ट आहे म्हणून 200 मायक्रो सीमेन्स मिळविण्यासाठी जेव्हा तुम्हाला VGS ची आवश्यक आवश्यकता असते तेव्हा ते कॅलकुलेट करा आणि मग ते VGS अप्लाय करा आणि यामुळे कोणतीही मदत मिळणार नाही कारण जर VT तापमानानुसार बदलला तर हा gmदेखील तापमानानुसार बदलतो आणि त्याचप्रमाणे तापमानानुसार करंट फॅक्टर बदलू लागताच gm देखील तापमानानुसार बदलतो तर ऑपरेटिंग पॉईंट सेटअप करण्याचा आपल्याकडे अधिक मजबूत मार्ग असणे आवश्यक आहे जेणेकरून gmआता जितका बदलतो तितका बदलणार नाही